नमस्कार आज मी अक्षीय तणावाखाली मेंबर च्या डिझाइन स्ट्रेंथ च्या गणनेसाठी क्रेडेन्शियल तरतुदींबद्दल चर्चा करणार आहे म्हणून मी मागिल व्याख्यानात सांगितल्याप्रमाणे डिझाइन स्ट्रेंथ गणना तीन निकषांवर केली जाईल एक म्हणजे विभागाच्या एकूण इल्ड मुळे आणि रप्चर मुळे आणि येथे ब्लॉक्समुळे आणि या तीन निकषांच्या आधारे ताकदीची गणना केली जाईल आणि या तीनपैकी किमान टेन्शन मेंबर ची डिझायन स्ट्रेंथ असेल तर कॉडलच्या तरतुदींकडे येत असताना जर आपल्याला कलम 6 मध्ये असे दिसले की आपण जाऊ तर आपल्याला IS 800 2007 च्या टेन्शन मेंबर कलम 6 चीडिझाईन स्ट्रेंथ गणना मिळेल तर तपशील तुम्ही यावरून आणि कलम 6 1 मध्ये शोधू शकता असे सांगितले जाते की फॅक्टर डिझायन टेन्शन T ने या TD ची आवश्यकता पूर्ण केली पाहिजे जेथे TD ही अक्षीय ताणाखाली मेंबर ची डिझाइन स्ट्रेंथ आहे आणि TD ही या तिघांची यादी असेल एक म्हणजे एकूण विभाग TDG ची प्राप्ती नंतर क्रिटिकल विभाग Tdnची फुटणे आणि नंतर ब्लॉक शियर फेल्युअर TDB त्यामुळे या तिघांच्या आधारे TDNचा निर्णय घेतला जाईल तर TD ही या तिघांची यादी असेल आणि ती TD मेंबर मध्ये येणाऱ्या टेन्साईल फोर्स च्या घटकापेक्षा कमी असावी लागेल तर कलम 6 2 कडे येत आहे जर आपण कलम 6 2 पाहिले तर आपण पाहू की एकूण उत्पन्न टी मुळे डिझाइन स्ट्रेंथ मधील एकूण यील्ड स्ट्रेंथ ची गणना Ag गुणिले Fy बाय गॅमा m 0 म्हणून केली जाऊ शकते यावरून आपण गणना करू शकतो जिथे Fy हा पदार्थाचा यील्ड स्ट्रेस आहे आणि Ag हे क्रॉस सेक्शनचे एकूण क्षेत्र आहे आणि गॅमा m0 हा आंशिक सुरक्षा घटक आहे आणि हे आपण IS कोडच्या तक्ता 5 वरून शोधू शकतो की सामग्रीचा आंशिक सुरक्षा घटक देण्यात आला आहे तर Ag Fy बाय गॅमा m 0 जर आपण या मूल्याची गणना केली तर एकूण यील्ड मुळे आपण डिझाइन स्ट्रेंथ शोधू शकतो आणि त्याचप्रमाणे मी क्रिटिकल सेक्शन TDN च्या क्रिटिकल सेक्शनच्या फुटण्यामुळे डिझाइनची ताकद शोधू शकतो आपण क्रिटिकल सेक्शनच्या फुटण्यामुळे डिझाइनची स्ट्रेंथ शोधण्याचा प्रयत्न करू तर हे कलम 6 3 मध्ये दिले आहे असे आढळू शकते आणि कलम 6 1 प्लेटच्या टेन्शन मध्ये तुम्हाला प्लेटच्या डिझाइनची ताकद समजेल तर त्याची गणना केली जाते की TDN 0 9 An Fu बाय गॅमा m1 द्वारे Fu सामग्रीचा अंतिम स्ट्रेस आहे आणिAn हे क्रॉस सेक्शनचे निव्वळ क्षेत्र आहे आणि गॅमा 1 हा अंतिम ताणात तणावाच्या फेल्युअर चा आंशिक सुरक्षा घटक आहे तर प्लेटच्या क्रिटिकल सेक्शनच्या फुटण्यामुळे डिझाइनची ताकद या सूत्रावरून आढळू शकते जी TDN हा 0 9An Fu बाय गॅमा m1 आहे बरोबर आता हे प्लेटसाठी खरे आहे तर प्लेटसाठी आधीच्या व्याख्यानांमध्ये आपण पाहिले आहे की प्लेटच्या प्लेट नेट क्षेत्राच्या निव्वळ क्षेत्राची गणना कशी करावी याचा अर्थ क्रिटिकल विभागाबद्दल प्लेटचे निव्वळ क्षेत्र निव्वळ प्रभावी क्षेत्र किती असेल जे आपण पाहिले आहे तर या निव्वळ क्षेत्राची विभागाची रप्चर स्ट्रेंथ तयार करण्यासाठी आवश्यकता असेल तर येथे हे निव्वळ क्षेत्र आवश्यक असेल आता थ्रेडेड रॉडच्या बाबतीत देखील थ्रेडेड रॉडमध्ये हे तेच सूत्र असेल जे आपण वापरू शकतो म्हणजे TDN 0 9An Fu बाय गॅमा m1च्या बरोबरीचे असेल तर कलम 6 2मध्येही असेच आहे त्यात कलम 6 2 दिले आहे येथे असे दिले आहे जेथे थ्रेडेड रॉडच्या बाबतीत एन हे थ्रेडेड सेक्शनचे निव्वळ मूळ क्षेत्र असेल आणि प्लेटसह फरक असा असेल की येथे एन हा थ्रेडेड सेक्शनचे निव्वळ मूळ क्षेत्र असेल तर अशा प्रकारे आपण थ्रेडेड रॉडची डिझाइन स्ट्रेंथ मोजू शकतो त्याचप्रमाणे अँगल सेक्शनसाठी समजा आता सिंगल अँगलच्या बाबतीत मी सांगितले की जर ते काही गसेट प्लेट किंवा इतर काही प्लेट्स किंवा इतर काही मेंबर शी जोडलेले असेल तर जर ते यासह जोडलेले असेल तर शियर लॅग इफेक्ट होणार आहे कारण हा भाग जोडलेला नाही त्यामुळे शियर लॅग इफेक्टची काळजी घेऊन आपल्याला TDN मूल्य मोजावे लागेल तर हे TDN मूल्य 0 9An c Fu बाय गॅमा m1 अधिक बीटा गुणिले Ago बाय m0 या सूत्रावरून मोजले जाऊ शकते बरोबर आणि हे तुम्ही कलम 6 3 मध्ये शोधू शकता IS 800 2007 मधील कलम 6 3 मध्ये तुम्ही हे मूल्य शोधू शकता जेथे कोना च्या फुटण्याच्या सामर्थ्यावर शिअर लॅगचा परिणाम होतो आणि शिअर लॅगचा परिणाम या सूत्रात विचारात घेण्यात आला आहे येथे बीटा हा एक घटक आहे ज्याची गणना 1 4 वजा 0 076 गुणिले W बाय T गुणील Fy बाय Fu गुणिले Bs गुणिले Lc बरोबर आणि हे या बीटा पेक्षा कमी किंवासमतुल्य असावे आणि ते Fy गॅमा m1 द्वारे Fu गॅमा m0 पेक्षा कमी किंवा समतुल्य असावे आणि 0 7 पेक्षा जास्त किंवा समतुल्य असावे तर बीटा या मूल्यापासून या मूल्यापर्यंत बदलला पाहिजे म्हणजे तो 0 7 पेक्षा जास्त असावा आणि ते यापेक्षा कमी असावे आणि याचा अर्थ असा की आपल्याला बीटाची गणना करावी लागेल आणि ते या स्थितीत येत आहे की नाही हे आपल्याला या मूल्यासह तपासावे लागेल जर नसेल तर आपल्याला मर्यादित मूल्याचा विचार करावा लागेल आता हेW W मुळात विभागाची आऊटस्टँडिंग लांबी आहे याचा अर्थ या ठिकाणी हे Wआहे जेव्हा आपण या Wचा विचार करणार आहोत तेव्हा ही W या ठिकाणी आऊटस्टँडिंग लांबी असेल बरोबर तर पुढील Bs आहेBs ही शिअर लॅग रुंदी आहे तर बी एस आपण येथे शोधू शकतो की ती शिअर लॅग रुंदी आहे गणना कशी करायची समजा तुम्हाला IS 800 2007 च्या आकृती 6 मध्ये तपशील मिळेल मी फक्त त्या आलेखाचे येथे प्रतिनिधित्व करीत आहे ती आकृती म्हणजे जर एखादा कोन म्हणतो की तो बोल्ट जोडणीसह प्लेटशी जोडलेला आहे मग हे मी सांगितल्याप्रमाणे आहे की आऊटस्टँडिंग अंतर म्हणजे W आउटस्टँडिंग रुंदी आणि ह्यांचा आपण W 1 म्हणून विचार करू शकतो मग हा Bs येथे असेल Bs हा W अधिक W1 वजा t असेल t ही कोना ची जाडी आहे ही t बरोबर आहे तर जेव्हा एक जोडणी असलेला कोन असेल तेव्हा या शिअर लॅग रुंदीपासून Bs मोजला जाऊ शकतो तेव्हा Bs हा W अधिक W1 वजा t असेल परंतु जर ते वेल्ड जोडणीशी जोडले गेले असेल तर वेल्ड जोडणीशी जोडले गेले याचा अर्थ मुळात ते येथे जोडले जाईल आणि येथे याचा अर्थ संपूर्ण आहे तर येथे आपण BS ची गणना फक्त W म्हणून करू शकतो कारण ते ह्या बरोबर जोडलेले आहे तर Bs ही आऊटस्टँडिंग लांबीची रुंदी आणि रुंदी आहे जी आऊटस्टँडिंग मागे रुंदीच्या बाजूने जोडलेली नाही तरW अधिकW 1 आणि Lc ही अंतिम जोडणीची लांबी आहे जी सर्वात बाहेरील बोल्टमधील अंतर आहे याचा अर्थ जर ते बोल्ट्सशी जोडले गेले असेल तर हे Lc असेल जे लोडच्या दिशेने किंवा लोडच्या दिशेने वेल्डच्या लांबीसह शेवटच्या जॉइंट मेजरमधील सर्वात बाहेरील बोल्टमधील अंतर असेल तर अशा प्रकारे Lc ची गणना केली जाऊ शकते आणि सुरुवातीला आपण कदाचित शोधू शकणार नाही कारण आपल्याला कदाचित माहित नसेल सर्व तपशील तर प्राथमिक आकारमानासाठी आपण या सूत्रातून हे सूत्र म्हणून T d n मोजू शकतो आणि आपण अंदाजे गणना करू शकतो की ते या अल्फासारखे गुणिले a n f u भागिले गॅमा m 1 असेल जेथे अल्फा हा एक घटक आहे ज्याला 0 6 मानले जाऊ शकते 1 ते 2 बोल्ट 0 6 आणि 0 7 च्या बरोबरीचे 3 बोल्टसाठी आणि 0 8 हे 3 बोल्ट पेक्षा ज्यास्त म्हणजे 4 किंवा 4 पेक्षा मोठे किंवा 4 च्या बरोबरीचे म्हणजे 4 किंवा अधिक बरोबर तर प्राथमिक आकारमानासाठी एखादी व्यक्ती T d n हा अल्फा गुणिले a n f u बाय गॅमा m 1 म्हणून शोधू शकते जेथे a n हे क्रॉस सेक्शनचे निव्वळ क्षेत्र आहे आणिअल्फा हा घटक आहे जो आपण 0 6 घेऊ शकतो जर 1 ते 2 बोल्ट असतील आणि ते 0 7 असेल तर जर ते 3 बोल्ट असेल आणि ते 0 8 असेल तर जर आपल्याला शक्य असेल तर आपण इतर विभागासाठी 4 किंवा अधिक बोल्ट घेतले तर येथे दिलेले कलम 6 4मध्ये लिहिलेले इतर विभाग आपण येथे पाहू शकतो जे मी येथे दर्शविले आहे ते दुहेरी कोना चे रप्चर स्ट्रेंथ T d n आहे कारण पूर्वी आपण दुहेरी कोन चॅनेल साठी एक कोनासाठी गणना केली आहे I विभाग आणि एक किंवा अधिक घटकांद्वारे जोडलेले इतर रोल्ड स्टील विभाग शेवटच्या गसेटला देखील शिअर लॅगद्वारे नियंत्रित केले जातात निव्वळ विभाग फाडून नियंत्रित केल्या जाणाऱ्या अशा विभागांची रचना टेन्साईल स्ट्रेंथ देखील कलम 6 3 मधील समीकरण वापरून मोजली जाऊ शकते बरोबर जेथे बीटा आहे त्याची गणना शियर लॅग अंतराच्या आधारे केली जाते Vs आणि Vs हे आऊटस्टँडिंग लेग च्या सर्वात दूरच्या काठावरून क्रॉस सेक्शनच्या जोडलेल्या लांबीतील जवळच्या बोल्ट किंवा वेल्ड रेषेपर्यंत नेले जाते तर एक कोन विभागाव्यतिरिक्त इतर रप्चर स्ट्रेंथ गणनेसाठी आपण हा कलम वापरू शकतो जो कलम 6 मग आपण ब्लॉक शीअरमुळे शीअर डिझाइनची ताकद अवरोधित करण्यासाठी येऊ तर ब्लॉक शीअरची गणना आपण कलम 6 4 वरून करू शकतो कोडचे 6 4 हे कलम 6 4 मध्ये दिले आहे ब्लॉक शिअर स्ट्रेंथ Tdb या सूत्रावरून मोजले जाऊ शकते की Tdb हे Avg गुणिले Fy बाय रूट 3 गॅमा m 0 अधिक 0 9 atn गुणिलेFu बाय गॅमा m 1 किंवा Tdb देखील हे टेन्शन फ्रॅक्चर आणि शियर यील्डमुळे असू शकते जर शिअर म्हणजे शिअर इल्ड आणि टेन्शन फ्रॅक्चरमुळे असेल तर ब्लॉक शिअर मोजले जाऊ शकते किंवा टेन्शन यील्ड आणि शिअर फ्रॅक्चर देखील आपण मोजू शकतो जे 0 9 a v n F u बाय रूट 3 गॅमा m 1 अधिक at g F y बाय गॅमा m 0 तर ब्लॉक शीअरची गणना टेन्शन फ्रॅक्चर आणिशीअर यील्ड किंवा टेन्साइल इन आणि शीअर फ्रॅक्चर यापैकी जे कमी असेल ते म्हणजे आपण गणना करू शकतो आणि Tdb ही या दोन Tdb1 आणि Tdb2 ची यादी असेल तर अशा प्रकारे आपण गणना करू शकतो आता पॅरामीटर्स काय आहेत याचा अर्थ हाAVg आणि AVn हे काय आहेत हे आता आपल्याला जाणून घ्यावे लागेल तर हे जाणून घेण्यासाठी आपण एक चित्र काढूया जे मी IS 800 2007 च्या आकृती 7 वरून दिलेल्या आकृती 7 मधून पुनरुत्पादित करीत आहे जर आपण पाहिले की एखादी प्लेट काही बोल्ट जोडणीशी जोडलेली आहे का असे म्हणा आणि जर अक्षीय शक्ती या दिशेने असेल तर आपण पाहू शकतो की हा मी लिहू शकतो 1 हा बोल्ट 1 2 हा 3 आहे हा 4 आहे आणि जर आपण पाहू शकतो की हा कोन विभाग प्लेटशी जोडलेला आहे आणि टेन्साइल फोर्स अंतर्गत आणि बोल्ट अशा प्रकारे जोडलेला आहे तर आपण कोन विभागात येऊ तर हे आपण पाहू शकतो 1 2 3 4 ठीक आहे आता AVg आणि AVn Avg हे किमान सकल क्षेत्र आहे आणि AV हे AVn हे बाह्य शक्तीला समांतर असलेल्या बोल्ट रेषेच्या शिअर मधील निव्वळ क्षेत्र आहे म्हणजे रेषा 1 2 आणि 3 4 च्या बाजूने आणि येथे 1 2 बरोबर तरAVg आणि AVn हे बाह्य शक्तीला समांतर असलेल्या बोल्ट रेषेच्या शिअर मधील किमान एकूण आणि निव्वळ क्षेत्र असेल त्याचप्रमाणे ATg आणि ATn हे टेन्शन T मधील किमान एकूण आणि निव्वळ क्षेत्र असेल जे बोल्टच्या छिद्रापासून कोनाच्यापायाच्या बोटांपर्यंतच्या टेन्शनसाठी असेल ज्याचा अर्थ अनुक्रमे स्ट्रेंथ च्या रेषेच्या लंब बाजूने आहे तर हे बलाला लंब असलेल्या 23 च्या बाजूने असेल आणि हे 1 2 किंवा 1 2 च्या बाजूने असेल आणि कोना च्या बाबतीत 1 2 च्या बाजूने असेल तर अशा प्रकारे आपण Avg ATg आणि ATn ची गणना करू शकतो आणि नेहमीप्रमाणेFu आणि Fyम्हणजे Fuही प्लेटची अंतिम ताकद आहे आणि Fy ही प्लेटची यील्ड स्ट्रेंथ आहे आता वेल्ड जोडणीसाठी TDB वेल्ड एंड जोडणीसाठी वेल्ड एंड वेल्डच्या सभोवतालच्या मेंबर मध्ये योग्य विभाग घेऊन तपासला जाऊ शकतो जो ब्लॉक म्हणून कापला जाऊ शकतो तर या अंतिम जोडणीचा अर्थ असा आहे की वेल्ड जोडणी देखील आपण वापरू शकतो म्हणजे आपण वेल्ड जोडणीसाठी देखील TDB मूल्य मोजू शकतो आता आणखी एक गोष्ट आपल्याला तपासायची आहे ती म्हणजे स्लेंडरनेस रेशो स्लेंडरनेस रेशो सैद्धांतिकदृष्ट्या स्लेंडरनेस रेशोची कोणतीही उच्च मर्यादा नसावी कारण ते तणावाखाली असते जर ते कॉम्प्रेशन असेल आपल्याला स्लेंडरनेस रेशोच्या मर्यादित मूल्याचा विचार करावा लागेल परंतु या प्रकरणात सैद्धांतिकदृष्ट्या आपण असे करू नये परंतु सेवाक्षमतेच्या दृष्टिकोनातून आपण विशिष्ट स्लेंडरनेस रेशोचा विचार करतो अनडीझारेबल कंपन आणि लॅटरल हालचाल रोखण्यासाठी मर्यादा आवश्यक आहे तर याचा अर्थ असा आहे की ही मर्यादा मर्यादित मूल्ये म्हणजे अनुमती मूल्ये कलम 3 8 मध्ये दिली आहेत कलम 3 8 किंवा तक्ता 3 कलम 3 मधील IS कोड टेबल 3 8 स्लेंडरनेस रेशोचे परमिसिबल मूल्य योग्य दिले आहे तर ताण सदस्याच्या बाबतीत आपण स्लेंडरनेस रेशो का देत आहोत याचा अर्थ असा आहे की सेवाक्षमतेच्या दृष्टीकोनातून कंपन मर्यादित स्थितीपेक्षा जास्त होणार नाही याची खात्री करण्यासाठी आपल्याला काळजी घ्यावी लागेल म्हणजे आपल्याला विशिष्ट स्लेंडरनेस रेशो प्रतिबंधित करावा लागेल जेणेकरून अति विकृती प्रतिबंधित केली जाऊ शकते तसेच कधीकधी मेंबर ला उलट भार मिळतो म्हणजे वारा आणि भूकंपामुळे उलट परिणाम होऊ शकतो तर अशा परिस्थितीत स्लेंडरनेस रेशो हा एक मोठा घटक असेल म्हणजे दिसून येईल म्हणूनच IS कोडने स्लेंडरनेस रेशोच्या संदर्भात स्लेंडरनेस रेशोच्या संदर्भात परमिसिबल मूल्य मी फक्त बदलत आहे तर स्लेंडरनेस मूल्य स्लेंडरनेस गुणोत्तर मूल्य IS 8002007 2007 च्या तक्ता 3 मध्ये दिले आहे जर आपण हे पाहिले तर आपल्याला दिसेल की जेव्हा ताण मेंबर ला वारा आणि भूकंपाशिवाय इतर भारांमुळे थेट स्ट्रेस उलटतो तेव्हा तो 180 180 बरोबर असतो जेव्हा एखादा मेंबर केवळ वारा आणि भूकंपाच्या कृतीच्या कॉम्बिनेशन मुळे फोर्स ना बळी पडतो तर अशा मेंबर च्या विकृतीमुळे संरचनेच्या कोणत्याही भागातील ताणांवर विपरित परिणाम होत नाही अशा परिस्थितीत स्लेंडरनेस चे परमिसिबल मूल्य 250 आहे आणि जर एखादा मेंबर सामान्यतः रूफ ट्रसमध्ये टाय म्हणून काम करत असेल किंवा एक ब्रेसिंग मेंबर जो वारा किंवा भूकंपाच्या कृतीमुळे उद्भवलेल्या स्ट्रेस च्या उलट होण्याच्या अधीन असताना प्रभावी मानला जात नसेल तर आपण 350 म्हणून विचार करू शकतो आणि जेव्हा प्रेसिपिटेशन मेंबर व्यतिरिक्त इतर मेंबर नेहमीच तणावात असतात तेव्हा आपण 400 म्हणून विचार करू शकतो तर अशा प्रकारे IS कोडने जास्तीत जास्त प्रभावी स्लेंडरनेस गुणोत्तरावर विशिष्ट मर्यादा प्रदान केली आहे तर ते लक्षात ठेवले पाहिजे तर याचा अर्थ असा आहे की जेव्हा आपण टेन्शन मेंबर ची रचना करणार असतो तेव्हा आपल्याला केवळ स्ट्रेंथ दृष्टीकोन शोधणे आवश्यक नसते तर हा विभाग सुरक्षित आहे परंतु तो स्लेंडरनेस च्या प्रमाणातील परमिसिबल मर्यादेखाली आहे की नाही हे देखील आपल्याला शोधावे लागेल तर दोन्ही गोष्टी आपल्याला पाहायच्या आहेत म्हणून जर मी टेन्शन मेंबर साठी डिझाइन स्ट्रेंथ ची गणना पटकन पाहिली तर आपल्याला हे पाहावे लागेल की हे 3 निकष आपल्याला मोजावे लागतीलएक म्हणजे एकूण विभागाची प्राप्ती नंतर क्रिटिकल विभागाची रप्चर आणि शियर फेल्युअर अवरोधित करणे आणि या 3 ची यादी मेंबर ची डिझाइन स्ट्रेंथ असेल आणि ज्याचा अर्थ असा असावा की डिझाइन स्ट्रेंथ पेक्षा डिझाइन स्ट्रेस कमी असावा तर हे शोधण्यासाठी आपल्याला एकूण विभागाच्या यिल्ड मुळे डिझाइन स्ट्रेंथ ची गणना करावी लागेल जी आपण गणना करू शकतो जर तुम्हाला दिसले की TDG हे गॅमा m 0 द्वारे Agfy वाय च्या बरोबरीचे आहे आता Ag हे विभागाचे एकूण क्षेत्रफळ आहे आणि Fy हा पदार्थाचा यील्ड स्ट्रेस आहे आणि गॅमा m0 हा आंशिक सुरक्षा घटक आहे आणि हे गॅमा m0 मूल्य आपण तक्ता 5 वरून शोधू शकतो तर अशा प्रकारे आपण एकूण विभागाच्या यिल्ड मुळे डिझाइनची ताकद शोधू शकतो नंतर क्रिटिकल सेक्शनच्या रप्चर मुळे डिझाइन स्ट्रेंथ जर आपण पाहिले तर आपण शोधू शकतो की TDN 0 9च्या बरोबरीचा आहे AnFu बाय गॅमा m 1 जेथे Fu हा सामग्रीचा अंतिम स्ट्रेस आहे आणि An हे क्रॉस सेक्शनचे निव्वळ प्रभावी क्षेत्र आहे आणि गॅमा m 1 हा पार्शियल सुरक्षा घटक आहे तर फक्त प्लेटसाठी आपण TDN 0 9 AnFu म्हणून शोधू शकतो शकतो गॅमा m 1 परंतु कोनाच्या बाबतीत आपल्याला शियर लॅग इफेक्टचा विचार करावा लागेल लागेल आधी कोनात जाण्यापूर्वी थ्रेडेड रॉडचे TDN मूल्य कसे मोजायचे ते पाहू तर थ्रेडेड रॉड सूत्र समान असल्यास फक्त An हे थ्रेडेड सेक्शनचे निव्वळ मूळ क्षेत्र असेल म्हणून विभागाच्या निव्वळ क्षेत्रफळाची गणना करताना आपल्याला थ्रेडेड रॉडच्या बाबतीत थ्रेडेड सेक्शनचे निव्वळ मूळ क्षेत्र मोजावे लागेल आणि जर आपल्याकडे एकच कोन जोडणी असेल तर याचा अर्थ असा की जर कोन प्लेटशी जोडला गेला असेल तर त्या कोनाची रप्चर ची स्ट्रेंथ जी एका पायाने जोडली गेली आहे ती यातून शोधली जाऊ शकते कारण जर ते एका पायाने जोडले गेले तर शियर लॅग इफेक्ट चित्रात येईल त्यामुळे त्याची काळजी घेणे आवश्यक आहे तर आपण पाहतो तसा TDN 0 9 AncFu बाय गॅमा m 1 अधिक बीटा गुणिले Ago Fy बाय गॅमा m 0 आणि बीटा या सूत्रावरून मोजला जाऊ शकतो जो 1 4 वजा 0 076 गुणिले W भागिले tFy भागिले Fu आणि Bs भागिले Lc आणि बीटा मूल्य या मूल्यापेक्षा जास्त नसावे म्हणजे Fu गॅमा m 0 बाय Fy गॅमा m 1 आणि कमी नसावे म्हणजे ते 0 07 पेक्षा कमी नसावे तर अशा प्रकारे आपण विघटनामुळे कोनाची डिझाइन स्ट्रेंथ शोधू शकतो आणि गणना करताना आपल्याला हे जाणून घेणे आवश्यक आहे की Bs म्हणजे शिअर लॅग रुंदी आणि Lc काय आहे तर या दोघांना आपण जाणून घेतले पाहिजे तर जर आपण येथे पाहिले की Bs चे मूल्य असे मोजले जाऊ शकते की Bs हे W अधिक W1 वजा t च्या बरोबरीचे आहे जर ते बोल्टशी जोडलेले असेल आणि जर ते वेल्डसह एका पायाला जोडलेले असेल तर Bs हे फक्त W च्या बरोबरीचे आहे तर हे IS 800 2007 च्या आकृती 6 मध्ये दिले आहे ज्यातून मी थेट येथे दर्शवित आहे आणि Lc ही एंड कनेक्शनची लांबी असेल जी एंड जॉइंट मोजमापात लोडच्या दिशेने किंवा लोडच्या दिशेने वेल्डच्या लांबीसह सर्वात बाहेरील बोल्टमधील अंतर आहे तर अशा प्रकारे मी Lc शोधू शकतो तर बोल्ट जोडणीच्या बाबतीत असे होईल की जर आपल्याकडे असा बोल्ट असेल तर एंड टू एंड कनेक्शन एंड टू एंड बोल्ट आणि लोडच्या दिशेने अंतर आहे आणि जर ते वेल्डिंग केले असेल तर लोडच्या दिशेने वेल्डिंगची लांबी म्हणजे आपल्याला लोडच्या दिशेने वेल्डिंगची लांबी शोधावी लागेल अशा प्रकारे आपण गणना करू शकतो आणि प्राथमिक आकारमानासाठी आपण अंदाजे रप्चर स्ट्रेंथ शोधू शकतो कारण हा TDN अल्फा गुणिले Anfu भागिले गॅमा A 1 च्या बरोबरीचा आहे आणि हे अल्फा मूल्य कोडमध्ये 0 6 म्हणून दिले गेले आहे 1 किंवा 2 बोल्ट 3 बोल्टसाठी 0 7 आणि 0 8 हे अंतिम जोडणीच्या लांबीच्या बाजूने 4 किंवा अधिक बोल्टसाठी 8 तर अशा प्रकारे आपण अंदाजे TDN मूल्य शोधू शकतो आणि इतर कलमांसाठी कोडल तरतुदी माफ करा कोडल तरतुदी कलम 6 4 मध्ये दिल्या आहेत जेथे असे नमूद केले आहे की दुहेरी कोन चॅनेल I विभागांची रप्चर स्ट्रेंथ Dn आणि एक किंवा अधिक घटकांद्वारे शेवटच्या गसेटशी जोडलेले इतर रोल्ड स्टील विभाग देखील शियर लॅगद्वारे नियंत्रित केले जातात तर निव्वळ विभाग फाडून नियंत्रित केल्या जाणाऱ्या अशा विभागांची डिझाइन स्ट्रेंथ देखील कलम 6 3 मध्ये दिलेले समीकरण वापरून मोजली जाऊ शकते येथे बीटा ही शियर लॅग अंतर Bs वर आधारित गणना आहे जी आपण आधी मोजली आहे जी आपण आऊटस्टँडिंग लेग च्या सर्वात दूरच्या काठावरून क्रॉस सेक्शनच्या जोडलेल्या पायातील जवळच्या बोल्ट वेल्ड रेषेपर्यंत घेतल्याचे पाहिले आहे तर कलम 6 4 हेच वर्णन आहे त्यामुळे इतर विभागांसाठी आपल्याला TDN मूल्य मोजण्यासाठी लक्षात ठेवावे लागेल आणि आणखी एक घटक ज्याचा आपण विचार केला पाहिजे तो म्हणजे ब्लॉक शियर तर प्लेट्सच्या शेवटच्या जोडणीवर ब्लॉक शीअरद्वारे नियंत्रित केलेली स्ट्रॅन्थ म्हणजे TDB ही AVG Fy बाय रूट 3 गॅमा m 0 अधिक 0 9ATN Fu भागिले गॅमा m1 किंवा TDB च्या बरोबरीची आहे हे 0 9AVNFu च्या भागिले रूट 3 गॅमा m 1 अधिकATG Fy बाय गॅमा m0 हे टेन्शन फ्रॅक्चर आणि यील्ड शियर यील्डसाठी आहे आणि हे टेन्शन यील्ड आणि शियर फ्रॅक्चरसाठी आहे तर या दोघांची यादी ब्लॉक शियर फेल्युअरमुळे होणारी ताकद असेल आता ब्लॉक शियर फेल्युअरची गणना करताना आपल्याला AVG आणि AVNचे मूल्य कसे मोजायचे हे माहित असणे आवश्यक आहे हे आकृती 7 मधील कोडमध्ये दिले आहे असे नमूद केले आहे की बाह्य शक्तीला समांतर असलेल्या बोट रेषेच्या शिअर मधील हे किमान एकूण आणि निव्वळ क्षेत्र असेल याचा अर्थ असा की प्लेटमध्ये 1 2 आणि 3 4 आणि कोनात 1 2 आणि ATG आणि ATN हे बोल्ट होलपासून कोन बोल्ट होलच्या पायाच्या बोटापर्यंतच्या कोनात किमान एकूण आणि निव्वळ क्षेत्र आहे याचा अर्थ बोटची शेवटची रेषा अनुक्रमे शक्तीच्या रेषेला लंब आहे म्हणजे आकृतीमध्ये दर्शविल्याप्रमाणे तर हे बरोबर आहे आणि Fu आणि Fy नेहमीप्रमाणे अर्थ आहेत तर अशा प्रकारे आपण Avg Avn ATG ATN आणि नंतर ब्लॉक शियर TDB ची गणना करू शकतो मग वेल्ड जोडणीच्या बाबतीत प्रवाळ तरतुदीमध्ये असे म्हटले आहे की ब्लॉक शियरची ताकद TDB वेल्डेड एंड कनेक्शनसाठी एंड वेल्डच्या सभोवतालच्या मेंबर मध्ये योग्य विभाग घेऊन तपासली जाईल जी ब्लॉक म्हणून शियर ऑफ करू शकते जेणेकरून आपल्याला काळजी घ्यावी लागेल आणि स्लेंडरनेस रेशोच्या बाबतीत जास्तीत जास्त स्वीकार्य स्लेंडरनेस रेशो IS 800 2007 च्या तक्ता 3 मध्ये आणि कलम 3 8मध्ये दिला आहे याचा उल्लेख आहे तर ते देखील मी येथे दर्शवित आहे की जास्तीत जास्त प्रभावी स्लेंडरनेस गुणोत्तर जेथे स्लेंडरनेस गुणोत्तर म्हणजे L भागिले R जेथे R ही गायरेशनची किमान त्रिज्या आहे आणि L ही प्रभावी लांबी आहे तर आपण प्रभावी स्लेंडरनेस रेशोची गणना करू शकतो आणि त्यातून आपल्याला ते कोणत्या स्थितीत येत आहे हे तपासावे लागेल त्यानंतर त्यानुसार कमाल मर्यादित मूल्य ते ठीक आहे की नाही हे तपासावे लागेल तर अशा प्रकारे एखादी व्यक्ती विशिष्ट विभाग क्षमता डिझाइन क्षमतेची गणना करू शकते आणि तो विभाग स्लेंडरनेस रेशोचे उल्लंघन करीत आहे की नाही हे तपासू शकते म्हणजे स्लेंडर रेशोच्या कोरल तरतुदीचे गुणोत्तर योग्य आहे की नाही तर आजच्या व्याख्यानात जर आपण पाहिले की थोडक्यात आपण असे म्हणू शकतो की आपण ज्या अक्षीय भार अक्षीय तणावातून गेलो आहोत त्या अंतर्गत मेंबर च्या डिझाइन स्ट्रेंथ ची गणना कशी करावी आणि हे देखील पाहिले आहे की वेगवेगळ्या लोडिंग प्रकरणासाठी मेंबर चे जास्तीत जास्त परमिसिबल प्रभावी स्लेंडरनेस गुणोत्तर किती असेल तर या सर्वांचा विचार करून आपण पुढील गोष्टींची रचना योग्य प्रकारे करू शकतो